मागच्या लेक्चरमध्ये आपण ब्लॉक प्लेसमेंट संबंधित सिम्युलेटेड अनेलिंग टेक्निक बद्दल पाहिले आहे ही टेक्निक म्हणजे ग्लास किंवा मेटल यांचे क्रिस्टलायजेशन करण्याचे अनालॉजी वापरत असते या लेक्चरमध्ये आपण ब्लॉक प्लेसमेंट संबंधित वेगळी मेथड पाहू ही मेथड फिजिक्स मधील स्प्रिंगच्या इलास्टिसिटी प्रॉपर्टी अनालॉजी वर आधारित आहे तुम्ही हुक लॉ Hooke's law बद्दल ऐकून असाल तो साधारणतः स्प्रिंगच्या प्रॉपर्टी आणि त्यांच्या इक्विलिब्रियम कंडिशन वर आधारित आहे आपण प्रॉब्लेम बद्दल बोलू या मेथड ला फोर्स डायरेक्टटेड प्लेसमेंट असे म्हणतात मी मागे म्हटल्याप्रमाणे ही मेथड दोन प्रॉब्लेम मधील अनालॉजी एक्सप्लोर करते ते दोन प्रॉब्लेम म्हणजे प्लेसमेंट प्रॉब्लेम आणि मेकॅनिक्स मधला क्लासिकल प्रॉब्लेम स्प्रिंगला ऍटॅच असलेल्या विविध सिस्टम बॉडीज मी एक एक उदाहरण घेऊन स्पष्ट करतो स्प्रिंगला ऍटॅच असलेल्या विविध सिस्टम बॉडीजचा एक सेट आहे ही एनोलॉजी आपण येथे ड्रॉ करत आहोत हेच अनालॉजी प्लेसमेंट प्रॉब्लेम बद्दल आपण थोड्या वेळाने पाहू प्लेसमेंट प्रॉब्लेम मध्ये आपण जे ब्लॉक प्लेस करायचे आहे ते एकमेकांशी नेट द्वारा कनेक्ट असतात त्यांच्यात ऍट्रक्टिव्ह फोर्स असतो मॅग्नेट्यूड चा फोर्स दोन ब्लॉक्स मधले डिस्टन्स प्रमाणे डायरेक्टलिं प्रपोशनल असतो ही एनोलॉजी देखील मेकॅनिक्स मधील हुक लॉ Hooke's law प्रमाणे आहे हे अधिक स्पष्ट करण्याचा प्रयत्न करू आपण हुक लॉ Hooke's law प्रमाणे सुरुवात करू हुक लॉ Hooke's law काय आहे हुक लॉ स्प्रिंगच्या कोणत्या प्रॉपर्टी रिलेट करतो स्प्रिंगचे स्ट्रेचिंग किंवा कॉन्ट्रॅक्टटींग केले असता एखाद्या बॉडी किंवा वस्तुमानास फोर्स कसा तयार होतो ते पाहूया समजा आपल्याकडे M1 आणि M2 नावाचे स्प्रिंगने जोडलेले दोन वस्तुमान आहेत समजा या दोन बॉडी मधील अंतर 'd' आहे तुम्हाला माहीती आहेच की स्प्रिंगच्या गुणधर्मानुसार मी वस्तुमान M2 एका बाजूला स्ट्रेच केले आणि रिलीज केले तरी ते ओरिजिनल पोझिशनला परत येते मी वस्तुमान M2 दुसऱ्या बाजूला पुश केले आणि रिलीज केले तरी ते ओरिजिनल पोझिशनला परत येते म्हणजे स्प्रिंग ला पुश केले किंवा स्ट्रेच केले तर फोर्स तयार होऊन तो स्प्रिंगला पुन्हा विरुद्ध बाजूने परत ढकलतो तयार झालेला फोर्स स्प्रिंगच्या दोन्ही टोकांमधील असलेलं डिस्टन्स ला डायरेक्टली प्रपोशनल असतो म्हणजे तयार झालेला फोर्स हा डिस्टन्स च्या प्रमाणात असतो तुम्ही F k d असे लिहू शकतात याठिकाणी के म्हणजे स्प्रिंग कॉन्स्टंट होय स्प्रिंग कॉन्स्टंट k स्प्रिंग क्वालिटी वर अवलंबून असतो स्ट्रॉंग स्प्रिंग साठी के ची व्हॅल्यू खूप जास्त असते परंतु विक स्प्रिंग साठी के ची व्हॅल्यू कमी असते फोर्स आणि डिस्टन्स यामधील प्रोपोर्शनालिटी स्प्रिंग चे मटेरियल इलेस्टीसिटी लिमिट पर्यंत होल्ड करते स्प्रिंग ला एका लिमिट च्या बाहेर पुल केले तर मटेरियल ला परमनंट डॅमेज होऊ शकते परमनंट डीन्फॉर्मेशन होऊ शकते इलेस्टीसिटी लिमिट च्या बाहेर पुल केले आणि रिलीज केले तर बॉडी M2 तिच्या ओरिजनल ऑडिशनला येऊ शकत नाही स्प्रिंगचा काही भाग परमनंट डॅमेज होऊ शकतो म्हणूनच इलेस्टीसिटी लिमिट मध्ये एफ आणि डी यांचे प्रोपोर्शनालिटी होल्ड करते दोन स्प्रिंग साठी प्लेसमेंट प्रॉब्लेम पाहूया आपल्याकडे तीन ब्लॉक B1 B2 आणि B3 आहेत समजा ब्लॉक B1 आणि B2 मध्ये 5 कनेक्शन वायर्स किंवा नेट आहे ब्लॉक B2 आणि B3 मध्ये 2 कनेक्शन वायर्स किंवा नेट आहे ब्लॉक B1 आणि B3 मध्ये 3 कनेक्शन वायर्स किंवा नेट आहे यावरून मी काय अनालॉजी ड्रॉ करू शकतो प्लेसमेंट प्रॉब्लेम द्वारा तुम्ही काय काय करू इच्छिता स्ट्रॉंग पद्धतीने कनेक्टेड असलेले दोन ब्लॉक तुम्ही जवळ ठेवण्याचा प्रयत्न करतात परंतु 2 ब्लॉक स्ट्रॉंग पद्धतीने कनेक्ट नसतील तर थोडे प्रयत्न करून तुम्ही ते ठेवू शकतात याठिकाणी मी म्हणू इच्छितो की आपण वर दिलेल्या सिच्युएशन नुसार समांतर प्रॉब्लेम तयार करू शकतो तीन ब्लॉक B1 B2 आणि B3 हे 3 स्प्रिंग ने कनेक्टेड आहेत स्प्रिंग कॉन्स्टंट K 5 K 2 आणि K 3 आहे या पर्टिक्युलर स्प्रिंग चा हायस्ट स्प्रिंग कॉन्स्टंट असल्यामुळे हि स्प्रिंग ब्लॉक B1 आणि B2 ला जवळ पुल करेल जर तुम्ही बॉडीज सिस्टीम फ्री पद्धतीने मुव्हमेंट करण्यासाठी सोडून दिले तर शेवटी ते एका कॉन्फिगरेशन ला स्थिर होतील त्याला इक्विलिब्रियम कंडिशन म्हटले जाते त्या ठिकाणी प्रत्येक बॉडीवर नेट फोर्स 0 असतो तसेच त्या ठिकाणी इतरही स्प्रिंग कनेक्टेड असू शकतात स्लाईड मध्ये केवळ तीन स्प्रिंग दाखवल्या आहेत कारण तीन स्प्रिंग इक्विलिब्रियम पोझिशन मध्ये येऊ शकतात त्या ठिकाणी इतरही काही फॉर्सेस त्यांना इतर डायरेक्शन मध्ये पूल करू शकतात त्या ठिकाणी अनालॉजी पुढील प्रमाणे आहे आपल्याकडे स्प्रिंग आणि इंटर्कनेक्शन लाईन्स आहेत हुक लॉ प्रमाणे फोर्स हा डिस्टन्स च्या प्रमाणात प्रपोशनल असतो ठिकाणी देखील तीच गोष्ट आहे समजा ब्लॉक B1 आणि B2 मधील डिस्टन्स 'd' आहे म्हणजेच दोन ब्लॉक मधील ऍट्रॅक्क्टिव्ह फॉर्सेस त्या ब्लॉक मधील लाईन्स इतके असेल म्हणजेच 'k' आणि 'd' यांचे मल्टिप्लिकेशन एक्झॅक्टली हुक लॉ अशा पद्धतीचे एनोलॉजी तुम्ही ही ड्रॉ करू शकतात या प्रिन्सिपल वर आधारित आपण मॉड्यूल प्लेसमेंट साठी पर्टिक्युलर मेथड फ्रेम किंवा फॉर्मुलेट करत आहोत आपण स्लाईड कडे परत येऊ आपण या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करत आहोत की जे ब्लॉक एकमेकांना कनेक्टेड आहे ते फॉर्सेस आकर्षित करतात अगदी ब्लॉक स्प्रिंग द्वारे कनेक्ट केले आहे असल्या प्रमाणे फोर्स चा मॅग्नेट्यूड दोन ब्लॉक्स मधले डिस्टन्स प्रमाणे डायरेक्टलिं प्रपोशनल असतो तुम्ही ब्लॉक्स सोडले ते फ्री पद्धतीने मुव्ह करतात आणि शेवटी कॉन्फिगरेशन इक्विलिब्रियम सिस्टम मध्ये जाते आणि सिस्टम इक्विलिब्रियम साधते आपण अजून एक उदाहरण पाहू आपल्याकडे तीन बॉडीज म्हणजे ब्लॉक B1 B2 आणि B3 फ़्लोअर प्लान वर ठेवलेले आहेत फुल कस्टम डिझाईन अनुसार आपण तीन ब्लॉक स्लाईड मध्ये दाखविल्या प्रमाणे ठेवले आहेत आता आपण चौथा ब्लॉक B4 चा विचार करत आहोत तो ठेवण्यासाठी चांगले लोकेशन शोधत आहोत स्लाईड मध्ये दाखविल्या प्रमाणे मी ब्लॉक B4 साठी रेक्टांगल्स काढत आहे आधीचे तीन ब्लॉक्स B1 B2 आणि B3 एकमेकांना कनेक्टेड आहे त्यांची कनेक्टिविटी k1 k2 आणि k3 आहे त्यानंतर मी ब्लॉक B4 रिलीज केला तो फ्री पद्धतीने मुव्ह करून त्याच्या फायनल पोझिशनला म्हणजेच इक्विलिब्रियम पोझिशनला पोहोचला ब्लॉक B4 ची पोझिशन पाहता ब्लॉक B1 त्याचे बरोबर कनेक्टेड आहे ब्लॉक B4 च्या फायनल पोझिशनला फोर्स 0 आहे इक्विलिब्रियम ची व्याख्या आहे जेव्हा कॉन्फिगरेशन इक्विलिब्रियम सिस्टम मध्ये जाते आणि सिस्टम इक्विलिब्रियम साधते तेव्हा ब्लॉक B4 साठी योग्य पोझिशन मिळते फोर्स डायरेक्टटेड प्लेसमेंट चा बेसिक कन्सेप्ट आहे सर्वसाधारणपणे जर तुम्ही पुन्हा पाहिले तर मी जे काही म्हटले आहे ते असे आहे की जर B1 आणि B4 असे दोन इंटर्कनेक्शन असलेले W14 वजन असलेले ब्लॉक्स आहे हे दोन ब्लॉक्स कनेक्ट करण्यासाठी किती लाईन्स काढता येते येतील समजा दोन ब्लॉक्स मधील डिस्टन्स d14 आहे म्हणजे B1 आणि B4 या दोन ब्लॉक्स मधील तयार झालेला फोर्स हा F w14 d14 डिस्टन्स च्या प्रमाणात असतो याठिकाणी w14 कॉन्स्टंट होय एक्झॅक्टली हुक लॉ पाळला जातो तर मग इतर अनेक सेलशी जोडल्या गेलेल्या सेलला फोर्स येईल तसेच मी याचे स्पष्टीकरण देत आहे मला प्रथम एक साधे सिनारिओ तयार करण्यासाठी द्या कौतुक करणे सोपे होईल माझ्याकडे एक सिनारिओ आहे मला 1 ब्लॉक 'I' प्लेस करायचा आहे ह्याठिकाणी आधीच 4 ब्लॉक 1234 याप्रमाणे ठेवलेले आहे प्रत्येक ब्लॉक काही प्रमाणात ऍट्रक्टिव्ह फोर्स तयार करतो

ह्याठिकाणी ब्लॉक 1 ब्लॉक 'I' ला स्वतःकडे अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करतो तसेच ब्लॉक 2 ब्लॉक 'I' ला स्वतःकडे अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करतो शिवाय ब्लॉक 3 ब्लॉक 'I' ला स्वतःकडे अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करतो शेवटी ब्लॉक 4 ब्लॉक 'I' ला स्वतःकडे अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करतो हे सगळे त्यांच्या वजनावर अवलंबून आहे समजा वजन wi1 wi2 wi3 आणि wi4 असे आहे म्हणजे 1 आणि I या दोन ब्लॉक्स मधील तयार झालेला फोर्स हा F Wi1 di1 di1 म्हणजे डिस्टन्स च्या प्रमाणात असतो त्याच प्रमाणे ह्याठिकाणी di2 di3 आणि आणि di4 देखील आहे त्यामुळे तयार झालेला एकूण फोर्स हा F Wi1 di1 Wi2 di2 Wi3 di3 Wi4 di4 आता तुम्हाला इक्वेशन सोडवून ब्लॉक 'I' साठी लोकेशन शोधावे लागेल जेणेकरून फोर्स 0 असेल कारण काही ब्लॉक हे नवीन ब्लॉक 'I' ला डावीकडे पूल करतात तर काही ब्लॉक उजवीकडे पूल करतात म्हणजे प्लस किंवा मायनस साईन येते X आणि Y या दोन्ही डायरेक्शन ला बेरीज शून्य यायला हवी हे उदाहरण मी एक्झॅक्टली स्लाइडमध्ये दाखविले आहे एक सेल इतर ' j' सेल कडून अट्रॅक्ट केला जातो पोस्ट एकूण फोर्स इतका येतो ह्याठिकाणी wij म्हणजे 'I' आणि 'J' सेल मधील कनेक्शन त्यांचे वजन तसेच dij म्हणजे म्हणजे 'I' आणि 'J' सेल मधील डिस्टन्स मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे सेल 'I' फ्री पद्धतीने मुव्ह करू दिल्यास तो डॉमिनंट फोर्स च्या दिशेने मुव्ह करेल आणि त्याचे फायनल पोजीशन म्हणजे 0 फोर्स टारगेट लोकेशन असेल म्हणजे फायनल फोर्स 0 असेल सेल ला फ्री पद्धतीने मुव्ह करू दिल्यास ऑटोमॅटिकली रेस्ट पोझिशनला आणि त्याला 0 फोर्स टारगेट लोकेशन असे म्हणतात तेव्हा आपला ऑब्जेक्टिव्ह म्हणजे झिरो फोर्स टारगेट लोकेशन चे कॉर्डीनेट शोधून काढणे जेणेकरून ब्लॉक प्लेसमेंट साठी बेस्ट लोकेशन शक्य होईल अशाप्रकारे तुम्ही ही सेल प्लेसमेंट करण्यासाठी एकामागोमाग एक इटरेशन करू शकतात सर्व सेल त्यांच्या 0 फोर्स लोकेशन ला पोहोचल्या नंतर वायरचे लेन्थ कमीत कमी अपेक्षित आहे यामागचे बेसिक आयडिया म्हणजे जेव्हा दोन ब्लॉक मध्ये मॅक्झिमम नंबर ऑफ वायर्स असतात तेव्हा त्यांच्यात मॅक्झिमम फोर्स अपेक्षित असतो आणि ते एकमेकांच्या जवळ असतात हेच आपण सांगण्याचा प्रयत्न करत आहोत आपण साधे कॅल्क्युलेशन करूया तुम्हाला फोर्सचे मेकॅनिक्स माहित आहे 2 डायमेन्शन प्लेन मध्ये फोर्सला X आणि Y कॉर्डीनेट असतात आपण स्वतंत्रपणे X आणि Y कॉर्डीनेट 0 बरोबर समान करण्याचा प्रयत्न करत आहोत समजा 'I' सेल साठी xi0 आणि yi0 या 0 फोर्स टारगेट लोकेशन आहे म्हणजे 'I' सेल साठी फोर्स फायनल लोकेशन ला X डायरेक्शन साठी wij xjo xio असेल याठिकाणी 'j' व्हॅल्यू इतर ब्लॉक साठी असेल 'I' ब्लॉक साठी खरंतर 'j' व्हॅल्यू लागणार नाही तुम्हाला 'I' ब्लॉक साठी 0 लागेल कारण मी मागे म्हटल्याप्रमाणे इतर ब्लॉक्स आधीच 0 फोर्स टारगेट लोकेशन ला आहे परंतु इक्वेशन मध्ये आपण xio मध्ये इंटरेस्ट आहे म्हणून दोन ब्लॉक मधील डिस्टन्स x डायरेक्शन ला wij इतके असेल त्याच प्रमाणे वाय डायरेक्शन ला दोन ब्लॉक मधील डिस्टन्स wij इतके असेल हे दोन्ही कॅल्क्युलेशन 0 बरोबर आहे असे दाखविले तर लक्षात येईल X आणि Y डायरेक्शन ला नेट फोर्स 0 आहे तुम्ही ते इक्वेशन सोडविले तर तुम्हाला xij आणि xio मिळतील याठिकाणी मी yi0 ऐवजी yj लिहीत आहे म्हणजेच लोकेशनच्या फायनल व्हॅल्यू एक्स आणि वाय एक्सप्रेशन द्वारे मिळतील तुम्हाला इतर ब्लॉक चे कॉर्डीनेट आणि वेट माहिती असेल तर 0 टारगेट लोकेशन ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येते पण टारगेट कॉर्डीनेट कॅल्क्युलेट करताना ओव्हरलॅप नसावा कारण असे कॉर्डीनेट आधीच पॅड एक्युपाईड असतील त्यामुळे तुम्हाला जवळच्या लोकेशनला ब्लॉक ठेवावा लागेल स्पष्टीकरणा साठी आपण एक उदाहरण पाहू स्लाइडमध्ये दाखवलेली डायग्रॅम थोडावेळ बाजूला ठेव कारण ती डायग्रॅम म्हणजे फायनल सोल्युशन आहे डायग्रॅम मध्ये चार पॅड आहे ते इनपुट आऊट व्हिडीडी आणि ग्राउंड तसेच उजव्या बाजूला एक गेट दर्शवितात याठिकाणी तीन ग्रीड स्ट्रक्चर आहे स्पष्टीकरणा साठी एक छोटा प्रॉब्लेम म्हणजे चार पॅड रेक्टांगल्स च्या चार कॉर्नरला आधीच ठेवलेले आहेत ते आऊट व्हिडीडी आणि ग्राउंड आहेत आपला प्रश्न इन्वर्टर गेट ठेवण्यासाठी योग्य असे लोकेशन शोधणे असा आहे याठिकाणी 12345 लोकेशन उपलब्ध आहेत या 5 लोकेशन पैकी कोणते लोकेशन गेट ठेवण्यासाठी योग्य असे असेल याठिकाणी वायर चे वेट दिलेले आहे वर दिलेले नंबर हे केवळ स्पष्टीकरणा साठी आहे व्हिडीडी चे वेट 8 आणि ग्राउंड चे वेट 3 का आहे याचा विचार करू नका ते केवळ काही नंबर आहेत समजा डब्ल्यू व्हिडीडी चे वेट 8 डब्ल्यू आऊट चे वेट 10 डब्ल्यू इन चे वेट 3 आणि डब्ल्यू ग्राउंड चे वेट 3 आहे पण आपण थोड्यावेळापूर्वी डीराईव्ह केलेले इक्वेशन फॉलो करत आहोत आपण डीराईव्ह केलेल्या इक्वेशन नुसार 0 फोर्स एक्स कॉर्डीनेट कॅल्क्युलेट करूया wij व्हॅल्यू आधी म्हटल्या प्रमाणे 810 3 आणि 3 अशा प्रकारे आहेत न्यूमरेटर wij xj चार प्रकारच्या j साठी असेल ते म्हणजे व्हिडीडी आऊट इन आणि ग्राउंड डब्ल्यू व्हिडीडी एक्स व्हिडीडी प्लस डब्ल्यू आऊट एक्स आऊट डब्ल्यू इन एक्स इन आणि डब्ल्यू ग्राउंड एक्स ग्राउंड डेनोमिनिटर मध्ये वेट सम असेल wij व्हॅल्यू 810 3 आणि 3 अशा प्रकारे ठेवल्यानंतर w vdd आठ येतात आणि x vdd व्हिडीडी साठी एक्स कॉर्डीनेट काय असेल 0 तो 02 असेल आपल्या वेट 10 साठी एक्स कॉर्डीनेट 2 10 2 एक्स कॉर्डीनेट मधील एक्स पुन्हा 0 3 0 ग्राउंड साठी एक्स कॉर्डीनेट पुन्हा 2 20 3 2 तुम्ही कॅल्क्युलेट केले तर 26 24 म्हणजे 1 83 इतके येतात त्याच प्रमाणे तुम्ही 0 फोर्स y कॉर्डीनेट आपण डीराईव्ह केलेल्या इक्वेशन नुसार कॅल्क्युलेट करू शकतात त्यासाठीचे इक्वेशन y vdd y out असेल y vdd 8 व्हिडीडी साठी y कॉर्डीनेट 2 0 2 y आऊट देखील 2 असेल परंतु इन आणि ग्राउंड वाय कॉर्डीनेट 0 आहे त्यानुसार 16 व्हॅल्यू येते आणि 20 36 म्हणजे 24 तुम्हाला 1 5 मिळतील 0 फॉर्स लोकेशन 1 083 आणि 1 5 असे कॅल्क्युलेट करण्यात आले हे नंबर राऊंड केले म्हणजे 1 2 असे जवळचे इंटिजर व्हॅल्यू येतात म्हणजे 1 2 सेल नंबर आहेत या प्रॉब्लेम साठी गेट ग्रीड मध्ये 1 2 लोकेशनला ठेवावे लागेल फायनल सोल्युशन स्लाईड मध्ये हे दाखवले आहे फोर्स डायरेक्टटेड प्लेसमेंट साठीचे अशाप्रकारे बेसिक आयडिया आहे आपण आत्ताच पाहिलेला प्रॉब्लेम तुम्ही सब प्रॉब्लेम म्हणून अशाप्रकारे म्हणू शकतात की इतर काही ब्लॉक 'j' आधी तपासून ठेवलेले आहेत त्यामध्ये मी एक नवीन ब्लॉक i' ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे ब्लॉक i' साठी कॉर्डीनेट काय असावेत जेणेकरून ब्लॉक i' साठी 'j' ब्लॉक कडून होणारा टोटल फोर्स दोन्ही डायरेक्शन मध्ये x डायरेक्शन आणि y डायरेक्शन मध्ये 0 असेल आपल्याला इतर 'j' ब्लॉक ठेवलेले असताना नवीन 1 ब्लॉक कशाप्रकारे प्लेसमेंट करावा या सब प्रॉब्लेम चा विचार करायला हवा हा अप्रोच कन्स्ट्रक्टिव्ह प्लेसमेंट साठी वापरला जाऊ शकतो कन्स्ट्रक्टिव्ह प्लेसमेंट म्हणजे समजा माझ्याकडे 100 ब्लॉक आहे मला ते एका मागोमाग एक अशा प्रकारे काही सिक्वेन्स मध्ये हे ठेवायचे आहे मी हळूहळू एक एक ब्लॉक ची कन्स्ट्रक्टिव्ह पद्धतीने प्लेसमेंट करत जातो कन्स्ट्रक्टिव्ह पद्धतीने प्लेसमेंट पद्धत सोपी आहे त्याची सुरुवात तुम्ही सिलेक्ट केलेल्या एखाद्या प्लेसमेंट पासून होते सुरुवातीला प्लेसमेंट रिकामी असते तेथे काहीही नसते तुम्ही एका वेळेला एक एक मॉड्यूल सिलेक्ट करत जातात त्याचे 0 फोर्स लोकेशन कॅल्क्युलेट करत जातात आणि त्यानुसार प्लेसमेंट होते निश्चितच येथे काही हेरिस्टिक्स आहेत ज्याद्वारे आपण सोल्युशन मध्ये आयट्रेटिव पद्धतीने प्लेसमेंट मध्ये काही सुधारणा करू शकतो आपण ज्या सेल्सला प्लेसमेंटसाठी घेता त्या रॅन्डम पद्धतीने किंवा काही हेरॉरिस्टिक्स पद्धतीने प्लेसमेंट सुरुवात करू शकतात उदाहरणार्थ प्रत्येक स्टेजला उर्वरित सर्व सेल्सचा विचार करता मीन घेणे वरील उदाहरणात समजा माझ्याकडे 100 सेल्स आहे त्यापैकी 40 सेल्स प्लेस केल्या आहेत 60 सेल्स बाकी आहे म्हणून या राहिलेल्या प्रत्येक सेल्स साठी Fi व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून कोणती व्हॅल्यू सगळ्यात जास्त आहे ते पहावे म्हणजे आपल्याला त्या सेल साठी तात्पुरते प्लेसमेंट करता येईल त्यानंतर परत कॅल्क्युलेशन करून नवीन लोकेशन जनरेट करता येईल याठिकाणी आपण रॅन्डम पद्धतीने प्लेसमेंट ला सुरुवात करू शकतो म्हणजे रँडम पद्धतीने 100 सेल्स चे प्लेसमेंट करावे त्यानंतर ऑप्टिमायझेशन करून 0 फोर्स लोकेशन शोधावे ब्लॉक किंवा सेलचे 0 फोर्स लोकेशन शोधताना बऱ्याच प्रकारचे हेरॉरिस्टिक्स मांडण्यात आले आहेत समजा एखाद्या सेलचे 0 फोर्स लोकेशन इतर कोणत्या 'q' सेलने व्यापलेले असेल तर विचारात असलेल्या 'p' सेलला ठेवण्यासाठी आपल्याकडे अनेक पर्याय आहेत आपण 'p' सेलला 'q' सेल मध्ये ठेवू शकत नाही कारण 'p' लोकेशन आधीपासून व्यापलेला आहे आपण 'p' सेलला हलवा 'p' सेलला एका ठिकाणी उजवीकडे डावीकडे वरच्या खालच्या बाजूस 'q' सेलला जवळ असलेल्या ठिकाणी हलवा दुसरा उपाय म्हणजे 'p' आणि 'q' सेलची अदलाबदल करणे शक्य आहे का ते ते पहावे जर 'p' आणि 'q' सेलची अदलाबदल करतांना कॉस्ट कमी होत असे तर तुम्ही सेल आदला बदल करू शकता रिपल मूव्ह म्हणजे आम्ही काही प्रकारची रिपलिंग किंवा चैन मूव्ह करतो जसे की आपण सेल 'p' ला त्या ठिकाणी गणना केली आहे जी 'q' ने व्यापलेली आहे आणि 'p' साठी नवीन लोकेशनसह आपण नवीन 0 फोर्स लोकेशनची गणना करा आपण त्या जागेवर 'q' ठेवा जर आपणास असे दिसते की हे स्थान देखील दुसर्या सेलने व्यापलेले आहे समजा 'r' सेल साठी आपल्याला हे 0 स्थान सापडेल अशा प्रकारे आपण शेवटी सर्व सेल ठेवल्याशिवाय प्लेसमेंट पूर्ण होत नाही प्रोसेस पुन्हा करा शेवटी चैन मूव्ह मध्ये प्रत्येक वेळी 0 फोर्स लोकेशन रिपल मूव्ह सारखे री कॉम्प्युट करावे लागत नाही परंतु 'p' सेल कॉम्प्युट केलेल्या लोकेशनला मूव्ह केला जातो आणि आधी त्या लोकेशनला असलेला 'q' सेल जवळच्या लोकेशनला मूव्ह होतो जर जवळचे लोकेशन देखील 'r' सेलने व्यापलेले असेल तर 'q' सेल पुढच्या जवळच्या लोकेशनला मूव्ह होतो आणि याप्रमाणेच तुम्ही फ्री लोकेशन मिळेपर्यंत सेल मूव्ह करत असतात आपण फोर्स डायरेक्टटेड शेड्युलइंग आणि कन्स्ट्रक्टिव्ह प्लेसमेंट प्रकार च्या केसेस मीन अनालॉजी पद्धतीने स्प्रिंग्जद्वारे फोर्सने कसे काम केले जाते ते पाहिले त्याप्रमाणे स्प्रिंग्जपासून साधर्म्य वापरल्यास ब्लॉक्स ठेवण्यासाठी आम्हाला सर्वात चांगले स्थान देखील सापडेल आता अशी पुष्कळ प्लेसमेंट टूल आली आहेत जी फोर्स डायरेक्टिव्ह प्लेसमेंटच्या आधारे वेगवेगळ्या ब्लॉक्स चे स्थान शोधण्यासाठी अशा प्रकारच्या हेरिस्टिकचा वापर करतात तर आपण या लेक्चर क्रमांक 13 च्या शेवटी आलो आहोत